एनर्जी ऑफ अ चार्ज डिस्ट्रीब्यूशन II एन एक्साम्पल मागील लेक्चर मध्ये आपण पहिले होते कि जर माझ्याकडे डिस्ट्रिब्युशन ऑफ चार्ज असेल तर त्याची एनर्जी किंवा या चार्जेस च्या असेम्ब्ली मधील वर्क डन असा देता येतो 1 ओवर 4ㄫε0 1 हाफ ρ r ρ r प्राईम ओवर r मायनस r प्राईम d r d r प्राईम E14π012∬rρr।r r।drdr आपण आता एक्साम्पल सोडवणार आहोत दिलेल्या चार्ज डिस्ट्रिब्युशन साठी आपण घेऊया r रेडियस चा स्पियर ज्या आतमध्ये आहे युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रिब्युशन ρ स्पियर चार्ज ज्याच्या वर आहे युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी जेणेकरून नेट चार्ज असेल 4 π भागिले 3 r क्यूब गुणिले ρ जर मला एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर मी ती दोन प्रकारे करेन जेणेकरून तुम्ही पाहू शकाल इक्विवलेन्स चार्जेस असेंबल करण्यामधील आणि हे एक्सप्रेशन जे वर लिहिले आहे सर्वप्रथम घेऊयात कि मी चार्जेस असेंबल करत आहे जेणेकरून माझ्याकडे असेल स्मॉल रेडियस r चा स्पियर आणि मी घेऊन येईन नवीन चार्ज म्हणजे मी ऍड करेन याच्या भोवती स्मॉल शेल ज्याच्या वर सुद्धा असेल डेन्सिटी ρ आणि याची थिकनेस असेल d r मी किती वर्क केले आहे असे करताना वर्क डन असेल पोटेन्शियल ऍट r गुणिले घेऊन आलेले नेट चार्जेस आणि ते असेल 4 π r स्क्वेअर d r हे आहे वोल्युम गुणिले ρ आता पोटेन्शियल ऍट r या ब्लॅक स्पियर मुळे ज्याची रेडियस आहे स्मॉल r ही असणार आहे 1 ओवर 4 π ε0 गुणिले रेडियस r च्या आतील चार्ज भागिले r गुणिले 4 π r स्क्वेअर ρd r W14π0Qr4πr2ρdr या रेडीयस r च्या स्पियर मधील चार्ज असेल 4 π भागिले 3 r क्युब गुणिले ρ Qr4π3r3 आणि म्हणून या डिस्ट्रीब्यूशन ची एनर्जी होईल 1 ओवर 4 π ε0 4 π भागिले 3 r क्युब ρ भागिले r वेळा 4 π r स्क्वेअर ρ d r चला याला सोडवू यात मी कॅन्सल करतो हा 4 π जेणेकरून मला मिळेल 4 π ओवर 3 ε0 हा ρ इथे आणि हा ρ इथे मला देईल ρ स्क्वेअर हा r कॅन्सल होतो r क्यूब सोबत आणि मला देईल r माझ्याकडे शिल्लक असेल इंटिग्रेशन 0 ते कॅपिटल R कारण हे असेल जिथे चार्ज असेंबल केलेला आहे r रेज टू 4 d r ज्याचे उत्तर मला मिळेल 4 π भागिले 3 ε0 ρ स्क्वेअर गुणिले R रेज टू 5 हे असेल उत्तर E14π04π3r3r×4πr2ρdr4π3020Rr4dr4π302R55 चला चार्जेस प्रमाणे हे लिहूयात तुम्ही हे या अगोदर पाहिलेले आहे मी हे या बाजूला लिहितो की Q नेट चार्जेस 4 π भागिले 3 ρ R क्यूब आणि म्हणून ρ बरोबर 3 क्यूब ओवर 4 π R क्यूब हे इथे ठेवल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 4 π भागिले 3 ε0 ρ स्क्वेअर असेल 9 Q स्क्वेअर भागिले 16 π स्क्वेअर R रेज टू 6 वेळा r रेज टू 5 ओवर 5 हा 4 π याच्यासोबत कॅन्सल होतो हा 3 याच्यासोबत कॅन्सल होतो तर तुम्हाला मिळेल एनर्जी बरोबर 3 भागिले 5Q स्क्वेअर भागिले 4 π ε0 R आहे एनर्जी युनिफॉर्म चार्ज स्पियर साठी आहे ज्याची डेन्सिटी आहे ρ E35Q24π0R चला कॅल्क्युलेट करूया दुसऱ्या एक्सप्रेशन च्या मदतीने जे आपण मिळवले होते जिथे आपण म्हणालो होतो कि एनर्जी दिली जाते 1 ओवर 4 π ε0 1 हाफ इंटिग्रेशन ρ r ρ r प्राईम ओवर r मायनस r प्राईम d v d v प्राईम किंवा एक पॉईंट जो मी लिहत राहतोय काही वेळेस d r d v साठी आणि d r प्राईम d v प्राईम साठी त्याची गफलत करू नका E14π012∬rρr।r r।dVdV आता तुम्ही लिहू शकता 1 ओवर 4 π ε0 1 हाफ इंटिग्रेशन d v ρ r आणि हे टर्म ρ r प्राईम r मायनस r प्राईम d r प्राईम d v प्राईम कम्बाईन विथ 1 ओवर 4 π ε0 हे काही नसून याला मी रिमूव्ह करतो हे इतर काही नसून V ऍट r आहे परंतु नोटीस करा हा V ऑफ r आहे फायनल चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे नुकतेच याच्या अगोदर आपण एनर्जी साठी सोडवले होते तेव्हा आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट केला V ऑफ r आतील चार्ज मुळे आता V ऑफ r आहे पोटेन्शियल फायनल चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे कारण इथे मी जे काही घेत आहे हा ρ आहे टोटल चार्ज डेन्सिटी किंवा चार्ज डेन्सिटी या फुल चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे आता यापूर्वीच्या एका असाइनमेंट मध्ये तुम्ही हे सोडवले होते V ऑफ r साठी आणि हा जर तुम्हाला आठवत असेल तर हे आहे 1 ओवर 4 π ε0 3 Q ओव्हर 2 R मायनस 1 हाफ Q r स्क्वेअर ओव्हर R क्यूब ही मी यापूर्वी दिलेली एक असाइन्मेंट आहे तर तुम्ही पाहू शकता की हे असेल 1 ओवर 4 π ε0 Q ओव्हर R r R साठी Vr14π03Q2R 12Qr2R314π0QR for rR म्हणून टोटल एनर्जी देता येईल 1 हाफ इंटिग्रेशन ρ r जे आहे कॉन्स्टंट d v आता मी लिहीन पोटेन्शियल 1 ओवर 4 π ε0 3 Q ओव्हर 2 R मायनस 1 हाफ Q r स्क्वेअर ओव्हर R क्यूब इथे पहिली टर्म ही कॉन्स्टंट आहे आता इंटिग्रेशन होईल हा चार्ज Q गुणिले कॉन्स्टंट आणि म्हणून मी हे अशा प्रकारे लिहू शकतो 1 हाफ Q गुणिले 3 Q ओव्हर 2 R आणि 4 π ε0 असेल डिनोमिनिटर मध्ये मायनस पुढची टर्म जी असेल 1 हाफ आणि हा 1 हाफ मिळून होईल 1 4थ Q ओवर R क्यूब इथे आहे 1 ओवर 4 π ε0 आणि माझ्याकडे शिल्लक असेल इंटिग्रेशन ρ जे असेल कॉन्स्टंट वेळा वोल्युम इंटीग्रल येणार आहे 4 π r स्क्वेअर d r आणि ऑलरेडी माझ्याकडे आहे r स्क्वेअर या इथून चला आपण पाहूयात की आपण सर्व टर्म्स ची काळजी घेतली आहे का 1 हाफ आणि 1 हा मला देतील 1 4थ आपण काळजी घेतली आहे Q ओवर R क्यूब ची Q ओवर R क्यूब 1 ओवर 4 π ε0 याची इथे काळजी घेतली आहे आणि नंतर ρ गुणिले 4 π R स्क्वेअर हेसुद्धा ठीक आहे तर आता मी लिहू शकतो हे बरोबर Q ओवर 4 π ε0 R Q स्क्वेअर ओवर 4 π ε0 R आणि माझ्याकडे शिल्लक असेल 3 कॉर्टर मायनस Q ओवर 4 π ε0 R क्यूब 1 4थ वेळा ρ गुणिले 4 π हे कॉन्स्टंट आहेत जे इथून मिळतात आणि त्यानंतर माझ्याकडे आहे R रेज टू 5 ओवर 5 कारण हा इंटिग्रल आहे 0 ते R तर हे येईल Q स्क्वेअर ओवर 4 π ε0 R याला बाहेर घेऊया माझ्याकडे आता शिल्लक आहे 3 कॉर्टर मायनस Q 4 π ε0 R आपण बाहेर घेतला आहे तर 1 ओवर R स्क्वेअर गुणिले 1 4थ गुणिले 4 π R रेज टू 5 ओवर 5 गुणिले ρ ओवर Q हे पुन्हा काही टर्म्स कॅन्सल करतील हा R स्क्वेअर R π इथे मला देतो R क्यूब तर मला मिळेल Q स्क्वेअर ओवर 4 π ε0 R 3 कॉर्टर मायनस 1 4थ गुणिले1 5थ 4 π R क्यूब ρ ओवर Q 4 π R क्यूब ρ आहे 3 Q r2Q24π0R 34 1R2144πR55QQ24π0R 34 14154πR3Q आणि म्हणून एनर्जी मला मिळणार आहे Q स्क्वेअर ओवर 4 π ε0 3 कॉर्टर मायनस 1 ओवर 20 गुणिले 3 ओवर Q ओवर Q हा Q कॅन्सल होतो आणि तुम्हाला मिळेल R इथे Q स्क्वेअर ओवर 4 π ε0 3 कॉर्टर मायनस 3 ओवर 20 म्हणून Q स्क्वेअर ओवर 4 π ε0 हे येईल 12 ओवर 20 जे खरे तर आहे 3 5थ जे आहे 3 5थ Q स्क्वेअर ओवर 4 π ε0R पुर्वी प्रमाणेच सेम उत्तर मला इथे मिळेल EQ24π0R34 1203QQ35Q24π0R तर आता आपण सोडवले आहे एनर्जी ऑफ डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज साठी दोन वेगळ्या मेथड चा वापर करून पहिल्यात आपण विचार केला होता बाहेरून चार्जेस आणून असेंबल करण्याचा आणि त्यामुळे आपण कॅल्क्युलेट केलं होतं पोटेन्शियल उपस्थित असलेले चार्ज मुळे आणि मल्टिप्लाय केले होते बोर्डिंग चार्ज सोबत इंटी ग्रेट केले आणि इतर डायरेक्ट एक्सप्रेशन आहेत जे आहे 1 हाफ v r ρ r शेवटी तुम्ही इथं पाहिलेत की जर चार्जेस चे डिस्ट्रीब्यूशन असेल किंवा चार्जेस चे कलेक्शन असेल तेव्हा मी लिहू शकतो एनर्जी या सिस्टिम्स साठी अशाप्रकारे 1 हाफ 1 ओवर 4 π ε0 इंटिग्रेशन ρ r ρ r प्राईम ओवर r मायनस r प्राईम d v d v प्राईम जे असेल इक्विवलेंट 1 हाफ इंटिग्रेशन v ऑफ r हे आहे पोटेन्शिअल फुल चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे गुणिले ρ ऑफ r गुणिले d v E12VrrdV चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या केस मध्ये जिथे पॉईंट चार्जेस आहेत ρ आपल्याला देणार आहे डेल्टा फंक्शन आणि मला परत मिळेल एक्सप्रेशन i j i ≠ j Q i Q j ओवर r i मायनस r j सम ओवर 1 हाफ आणि 1ओवर 4 π ε0 E12ij i≠j QiQj4π0।ri rj। कंटीन्यूअस डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्जेस पासून पॉईंट चार्जेस पासून बनलेले चार्ज डिस्ट्रीब्यूशन हे ट्रान्झिशन करत असताना तुम्ही काळजी घ्यायला हवे कि या केस मध्ये इंटिग्रेशन ρ r d v फॉर d v टेंडिंग टू 0 होणार नाही 0 कारण हे पॉइंट चार्जेस डेल्टा फंक्शन प्रमाणे आहेत आणि त्यामुळे इंटिग्रेशन करत असताना मी एक्स्प्लिसिट पणे अव्हॉइड करायला हवे चार्जेसचे सेल्फ इंटरॅक्शन आठवा जेव्हा मी या फॉर्म्युला बद्दल चर्चा करीत होतो तेव्हा मी म्हणालो होतो की कंटीन्यूअस डिस्ट्रीब्यूशन मध्ये हा ρ r d v इंटिग्रेट केला आहे ओवर स्मॉलर आणि स्मॉलर वोल्युम मायक्रोस्कॉपिकली स्मॉल वोल्युम जे जाते 0 पर्यंत परंतु पॉईंट चार्जेस मध्ये असे होत नाही तर एखाद्याने काळजीपूर्वक करायला हवे मला आवडेल तुम्ही याचा संबंध जोडालेला पहायला हा लेख ऐकल्यानंतर